तर हे शेवटचे मॉड्यूल किंवा मालिका लहान व्याख्यानत स्वागत आहे आम्ही स्वतंत्र घटकांबद्दल पाहिले आहे आणि आम्ही ब्रेडबोर्डबद्दल पाहिले आहे बरोबर हे विशिष्ट मॉड्यूल आम्ही वेगवेगळ्या घटकांची मूल्ये मोजण्यावर भर देत आहोत तर मी अध्यापन सहाय्यक सीताराम गुप्ताची ओळख करून देतो तो तुम्हाला घटक कसे वापरायचे ते दाखवणार आहे आणि जेव्हा तो उपकरण वापरत आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेन की उपकरणे साधने कशी काम करतात ठीक आहे तर आम्ही रेझिस्टर प्रतिरोधक मोजण्यास प्रारंभ करू तर रेझिस्टर आम्ही शेवटच्या क्लासमध्ये पाहिले आहे बरोबर आता माझ्या हातात धरलेल्या रेझिस्टरचे मूल्य काय आहे जर मी पाहू शकतो की हा माझ्या हातात एक रेझिस्टर आहे बरोबर आता या रेझिस्टरचे मूल्य काय आहे तर त्यासाठी मी ते सीतारामला देईन आणि त्याला प्रतिकार मोजत आहे आणि तुम्ही या विशिष्ट मल्टीमीटरवर लक्ष केंद्रित करू शकता तो प्रतिकार कसा मोजत आहे ठीक आहे तर आपण पहिली गोष्ट पाहू शकता की तो प्रतिकार वापरत आहे बरोबर तुम्हाला प्रतिकार दिसतो त्याने सुमारे 20 किलो ओम ठेवले आहे म्हणून जर तुम्हाला मूल्य माहित नसेल तर तुम्ही कोणत्याही मूल्यावर सुरुवात करू शकता आणि तुम्ही प्रोबला उच्च मूल्यांमध्ये वाढवत राहू शकता तर पहिल्यांदा त्याने 20 किलो प्रयत्न केला आहे म्हणून जेव्हा आम्ही रेझिस्टर पाहतो प्रोब जोडलेले असतात आपण येथे पाहू शकता बरोबर प्रोब जोडलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही प्रोब कनेक्ट करता तेव्हा तुम्ही ते हातात घेऊ शकता आणि तुम्ही ते अशा प्रकारे कनेक्ट करू शकता आणि जेव्हा तुम्ही हे असे कनेक्ट करता आपण मूल्य पाहू शकता आपण कृपया येथे लक्ष केंद्रित करू शकता आपण काय मूल्य पहात आहात आपण कोणत्याही मूल्याकडे पहात नाही बरोबर तुम्हाला माहित आहे की तुम्ही कोणतेही मूल्य मोजू शकत नाही तर आता आम्ही मूल्य वाढवत आहोत बरोबर सुरुवातीला ते 20 किलो ओम होते येथे आपण काहीही पाहू शकत नाही म्हणून आता आम्ही ते वाढवत आहोत बरोबर आणि मग आपण 40 बघू लागतो तर 40 म्हणजे काय 40 ते 2000 मध्ये आहे तर याची किंमत काय आहे सुमारे 2 आणि सुमारे 33 20 किलो ओम सुमारे 3 110 किलो ओम बरोबर तर हा चढउतार का कारण त्याने हात धरला आहे प्रत्यक्षात आपल्याला हाताने धरण्याची गरज नाही आपण नेहमी ब्रेडबोर्ड वापरू शकता आणि आपण रेझिस्टर घालू शकता आणि नंतर आपण पुन्हा रेझिस्टर मोजू शकता म्हणून जेव्हा तुम्ही यासारखे रेझिस्टर घालता आणि मग तुम्ही ते मोजता बरोबर तुम्ही येथे अधिक योग्य असलेले मूल्य पाहू शकाल आपण आता पाहिले तर जवळजवळ स्थिर आहे बरोबर पूर्वी ते 31 32 सारखे होते कारण त्याने हाताने धरले होते कनेक्शन योग्य नव्हते आता या प्रकरणात जेव्हा आपण पाहता तेव्हा ते जवळजवळ स्थिर असते आम्ही काय वापरत आहोत आम्ही ब्रेडबोर्ड वापरत आहोत तर आता आपण दुसऱ्या रेझिस्टर कडे जाऊया तर हा आणखी एक रेझिस्टर आहे जो मी त्याला देत आहे तो तो ब्रेडबोर्डमध्ये घालत आहे आता तुम्हाला वाटेल की हे असे आहे तर आम्हाला सहज माहित आहे परंतु तुम्हाला माहित आहे की हे समजून घेणे महत्वाचे आहे ठीक आहे म्हणून नेहमी समजून घ्या की तुम्हाला काहीतरी माहित आहे की मूल्य काय आहे ते तुम्हाला खूप कमी वाटते तर जर तुम्ही खाली गेलात तर आम्ही अजूनही पाहू शकतो होय तर हे सुमारे 20 किलो ओम आहे तर आपण पाहू शकता 2 14 किलो ओम हे या रेझिस्टरचे मूल्य आहे बरोबर आता जर आपण असे मोजू इच्छित असाल तर हे रेझिस्टर प्रतिकार बद्दल आहे म्हणून त्याचप्रमाणे मोजणे सोपे आहे जर आमच्याकडे मल्टीमीटर असेल जे पिवळसर नाही बरोबर ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग्ज आहेत म्हणून जर तुम्हाला हे मल्टीमीटर वापरायचे असेल जसे की मी तुम्हाला मागील मॉड्यूलमध्ये दाखवले आहे आम्ही ते रेझिस्टर मोडमध्ये ठेवू शकतो तर ही रेझिस्टर वारंवारता कॅपेसिटन्स प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी मोजली जाऊ शकते तर आता जर हे प्रोब आहेत तर तो या प्रोबला एका रेझिस्टरशी जोडत आहे जो तुम्हाला रेझिस्टर दिसतो बरोबर पुन्हा ते काही मूल्य दर्शवित आहे तर हे ऑटो मोडमध्ये आहे त्यामुळे ते आपोआप रेझिस्टरचा प्रतिकार मोजेल ठीक आहे जर तुम्ही दुसऱ्या रेझिस्टरला कनेक्ट केले तर तुम्हाला दिसेल की दुसरा रेझिस्टर कनेक्ट होत आहे आणि आम्हाला 2 161 च्या आसपास मूल्य मिळत आहे ते दुसऱ्याच्या तुलनेत अधिक अचूक आहे पण मी तुम्हाला सांगतो की आम्हाला अचूकता समजण्यात रस नाही रिझोल्यूशन मध्ये नाही आत्ता आम्ही समजतो की आम्ही विविध घटक मोजण्यासाठी मल्टीमीटरचा वापर कसा करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे सर्व रेझिस्टर मोजले जाऊ शकतात कॅपेसिटर असलेल्या दुसऱ्या भागाकडे जाऊया आता तुम्ही हे मल्टीमीटर वापरून कॅपेसिटर मोजू शकता का आपण कॅपेसिटर मोजू शकता कॅपेसिटन्स व्हॅल्यू आहे हे तुम्ही पाहू शकता का नाही तेथे कोणतेही स्थान नाही जेथे आपण कॅपेसिटन्स पाहू शकता परंतु यामध्ये एक जागा आहे त्याच ठिकाणी जिथे आम्ही आत्ता टाकत आहोत जे एक रेझिस्टर आहे जे ओम आहे आपण कॅपेसिटन्स देखील मोजू शकता ठीक आहे तर मी त्याला एक कॅपेसिटर देईन तो जोडेल किंवा तो ब्रेडबोर्डमध्ये घालेल आणि मग तुम्हाला मल्टीमीटरवर कॅपेसिटन्सचे मूल्य दिसेल तर मला मूल्य वाचू द्या मूल्य 10 मायक्रोफार्ड आहे तर आपण ते पाहूया पुन्हा आपण पाहू की त्याने रेझिस्टर कसे घातले आहेत तुम्ही पाहिले की मी तुम्हाला सांगितले की तुम्ही ते असे घालू शकता जेव्हा तुम्ही मध्यवर्ती भाग केंद्र भाग खोलीची बाजू विचारात घेत नाही तर मालिकेतील एक कनेक्शन आहे ही बाजू मालिकेतील एक कनेक्शन आहे परंतु म्हणून आपण यासारखे रेझिस्टर कनेक्ट करू शकता आपल्याला असे दिसते की रेझिस्टर असे आहेत ठीक आहे आता आपण कॅपेसिटर मोजू म्हणून आपण पाहू शकता की आपण निवड बदलू शकता आपण ते आणू शकता किंवा आपण या मोड बटणासह आपण ते बदलू शकता बरोबर आणि आपण ते कॅपेसिटन्स मोडमध्ये आणू शकता तर आता हा तुमचा सूक्ष्म किंवा नॅनो फॅरड आहे तो नॅनो फॅरड आहे तर आपण बघूया आपण जे पाहतो ते 9 77 मायक्रोफॅरड आहे बरोबर 77 मायक्रोफॅरड आणि कॅपेसिटरवरील मूल्य सुमारे 10 मायक्रोफराड आहे तर ते जवळ जवळ 9 77 मायक्रो फॅराड आहे आता आणखी एक कॅपेसिटर सिरेमिक कॅपेसिटर पाहू तर कॅपेसिटर अनेक प्रकार आहेत पुन्हा हे या विशिष्ट कोर्सचे स्कोप नाही परंतु ते असे असू शकते जे सेमीकंडक्टर डिव्हाइसेसवर वेगळ्या कोर्स अंतर्गत कव्हर करू शकते जेथे आपण कॅपेसिटरमध्ये काय आहे ते पाहू शकतो कॅपेसिटर कोणत्या प्रकारचे आहेत डायोड कोणत्या प्रकारचे आहेत पण आत्ता आपण बघूया सिरेमिक कॅपेसिटर काय आहे जे माझ्या हातात आहे आणि मी पुन्हा सीतारामला देत आहे तर आपण या सिरेमिक कॅपेसिटरची क्षमता कशी मोजू शकतो ते पाहू तर पुन्हा तो ब्रेडबोर्डमध्ये कॅपेसिटर घालत आहे बरोबर तो मल्टीमीटर वापरत आहे आणि जेव्हा तो प्रोबशी जोडतो तेव्हा आपण कॅपेसिटरचे मूल्य पाहू शकतो जे सुमारे 464 1 नॅनो फराड आहे बरोबर 461 464 1 नॅनो फराड जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नेहमी 2 मायक्रोफॅरड रूपांतरित करू शकता ते खूप सोपे आहे तर मुद्दा हा आहे की हे वापरणे खूप सोपे आहे वापरण्यास अत्यंत सोपे आहे बरोबर आमच्याकडे डायोड कसे आहे जर आपल्याकडे डायोड असेल तर आपण दोन्ही मल्टीमीटरने मोजू शकतो का होय आपण या मल्टीमीटरमध्ये पाहता येथे डायोडचे प्रतीक आहे जिथे माझे बोट आहे तिथे डायोड आहे आणि या विशिष्ट मल्टीमीटरमध्ये त्याच बिंदूवर आपण डायोड मोजू शकतो म्हणून मी त्याला PN जंक्शन डायोड देत आहे जे आपण मागील व्याख्यानात पाहिले आहे PN जंक्शन डायोड आता तो PN जंक्शन डायोडला ब्रेडबोर्डशी जोडत आहे चला P आणि N पाहू मी तुम्हाला सांगितले की डायोडवर चांदीची अंगठी आहे जी ओळखणे सोपे आहे परंतु आम्हाला डायोड मल्टीमीटरने मोजावे लागेल तर आपण मल्टीमीटरने पाहू प्रथम आपण मल्टीमीटरकडे पहात आहोत जे माइको पासून 603 आहे हे पिवळसर आहे पिवळा रंग आहे आणि जे एनोड आहे ते पाहू जे कॅथोड आहे हे ओळखणे सोपे आहे जर आपण काही मूल्य पाहू शकतो तर आम्ही काय जोडत आहोत आत्ता एक डायोड आहे आणि जर आपण ते पॉझिटिव्ह अॅनोडशी जोडले आणि नकारात्मक तेथे कॅथोडला ग्राउंड आहे तरच आपण हे मूल्य पाहू शकतो जर आपण प्रोब बदलला तर जर ते मूल्य नकारात्मक असेल किंवा बदलले तर एनोडला ग्राउंड आणि कॅथोडला पॉझिटिव्ह टर्मिनल नंतर तुम्हाला दिसेल तुम्ही काहीही पाहू शकत नाही आपण यात काही पाहू शकता का तर एनोड कोणता आहे कॅथोड कोणता आहे हे ओळखणे खूप सोपे आहे पुन्हा एकदा पाहूया कनेक्शन आम्ही ग्राउंडला कॅथोड आणि पॉझिटिव्ह अॅनोडला जोडत आहोत आम्ही लगेच बदल पाहू शकतो तर डायोड एनोड आहे किंवा डायोड कॅथोड आहे हे ओळखणे खूप सोपे आहे त्याच प्रकारे जर तुम्हाला हा विशिष्ट मल्टीमीटर वापरायचा असेल तर आम्ही डायोड मोजत आहोत म्हणून पुन्हा मोड फंक्शन वापरून आम्ही ते डायोडमध्ये बदलू शकतो अगदी सोपे आहे येथे डायोडचे प्रतीक देखील आहे म्हणून जेव्हा आपण हे विशिष्ट पिवळ्या रंगाचे बटण दाबता तेव्हा आपल्याला येथे बदल दिसेल आता तो डायोड आहे चला जेव्हा आपण पॉझिटिव्ह अॅनोड ग्राउंडला कॅथोडशी जोडतो तेव्हा आपण पुन्हा काही व्होल्टेज पाहत आहोत तर हे ओळखणे सोपे आहे की होय हा एनोड आहे हा कॅथोड आहे जर तुम्ही उलट काम केले तर आम्ही काहीही बरोबर पाहू शकणार नाही तर आपण येथे काय पाहिले आम्ही डायोड पाहिला मग आम्ही रेझिस्टर पाहिला कॅपेसिटर पाहिले आम्ही मोठे कॅपेसिटर पाहिले आता हे एक प्रकारचे आहे ते खूप सुंदर दिसते कारण जर तुम्ही लहान ते मोठे पाहिले तर डायोड देखील थोडे मोठे आहे त्या दृष्टीने त्याने ते चांगले दिसणारे घटक ठेवले आहेत आता दुसरा एक ट्रान्झिस्टर पाहू तर ट्रान्झिस्टर NPN आहे किंवा ट्रान्झिस्टर PNP आहे की नाही आम्हाला कसे कळेल आता तुम्ही या मल्टीमीटर मध्ये बघता जे तुम्ही इथे पाहता अशी कोणतीही कार्यक्षमता नाही जी आम्ही येथे ट्रान्झिस्टर मोजू शकतो आम्ही थेट ट्रान्झिस्टर ठेवू शकतो आणि HFE असलेल्या या विशिष्ट मोडमध्ये ठेवून NPN किंवा PNP आहे की नाही हे मी तुम्हाला सांगितले NPN किंवा PNP आहे की नाही हे मोजू शकतो आता जो मी माझ्या हातात धरला आहे तो तो घालेल आणि तो करेल आणि आम्ही प्रदर्शन पाहू शकतो आणि हे NPN किंवा PNP ट्रान्झिस्टर आहे की नाही हे आपण ओळखू शकतो तर तो हे NPN मध्ये सुरू करत आहे आणि तो काही मूल्य पाहू शकतो जो सुमारे 145 131 0 7 मध्ये चढ उतार करत राहतो तो PNP च्या बाजूने तीच गोष्ट कशी ठेवतो तर मल्टीमीटरमध्येच NPNPNP आहे आपल्याला ते कनेक्ट करावे लागेल म्हणून जेव्हा आपण ते PNP शी कनेक्ट करता तेव्हा पहा कोणताही बदल नाही आपल्याला दिसते की ही PNP ची बाजू आहे त्याने ही गोष्ट ठेवली PNP मध्ये ट्रान्झिस्टर आधी त्याने NPN मध्ये ठेवले जेव्हा तो PNP मध्ये ठेवत होता तेव्हा तो काही मूल्यांमध्ये बदल पाहू शकतो येथे जेव्हा आपण PNP HFE पाहता तेव्हा तेथे कोणताही बदल योग्य नाही याचा अर्थ हे PNP ट्रान्झिस्टर नाही हे NPN ट्रान्झिस्टर आहे चला दुसरा ट्रान्झिस्टर पाहू मग हे कसे ट्रान्झिस्टर जे मी त्याला देत आहे आणि हा दुसरा ट्रान्झिस्टर आहे तर पुन्हा तो NPN ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे तर प्रथम NPN सह प्रयत्न करूया आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे कोणताही बदल नाही तुम्हाला काही बदल दिसतो का कोणताही बदल नाही बरोबर तर याचा अर्थ हा ट्रान्झिस्टर NPN नाही तो PNP आहे का बघूया एक बदल झाला आहे तर NPN किंवा PNP आहे की नाही हे ओळखणे सोपे आहे ठीक आहे तर आपण काय पाहिले आहे स्वतंत्र घटक समजून घेण्यासाठी मल्टीमीटरची भूमिका आपण पाहिली आहे पण AC व्होल्टेज मोजण्यासाठी मल्टीमीटरचा वापर केला जाऊ शकतो मल्टीमीटर AC व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते तर होय ते तिथे आहे बरोबर कारण आमच्याकडे एक नॉब आहे जो आम्ही त्याला या विशिष्ट मूल्याशी जोडू शकतो तर तुम्ही आता हे ट्रान्झिस्टर बाहेर काढू शकता ठीक आहे आता आपण ते AC मध्ये ठेवूया आणि आपण ते AC साठी वापरू शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी आम्हाला व्हेरिएबल AC किंवा वैरिएक नावाची दुसरी उपकरणे असणे आवश्यक आहे तर आता माझ्याबरोबर जुने वैरिएक मी येथे ज्या पद्धतीने ठेवले आहे आपण एकमेकांवर घटक ठेवू नये बरोबर हे सर्किट नाही ही गोष्ट नाही की तुम्ही ती अशी ठेवू शकता बरोबर आपले इलेक्ट्रॉनिक घटक एकमेकांवर कधीही ठेवू नका ही प्रणाली चालवण्याचा चुकीचा मार्ग आहे प्रयोगशाळेत वापरण्याचा चुकीचा मार्ग आहे बरोबर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रयोग सुरू करता तेव्हा तुमचे टेबल स्वच्छ असावे जेव्हा तुम्ही प्रयोग सोडता तेव्हा तुमचे टेबल स्वच्छ बरोबर असावे प्रयोगशाळेत कसे काम करावे हे तुम्हाला समजले पाहिजे आणि याला चांगले प्रयोगशाळा सराव असे म्हणतात की प्रयोगशाळेत कसे जायचे बॅग कुठे ठेवायची घटक कसे वापरायचे उपकरणे कशी ठेवायची हे सर्व खूप महत्वाचे आहे बरोबर म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्यावर ठेवू नये आम्ही ते त्याच्या पुढे ठेवत आहोत ठीक आहे हे खूप जड आहे बरोबर कारण तेथे ट्रान्सफॉर्मर जड आहे आता आम्ही हे वीज पुरवठ्याशी जोडत आहोत आणि आम्ही वीज पुरवठा चालू केला आहे तर आता जर तुम्ही इथे लक्ष केंद्रित करू शकता तर तुम्ही बघता तुम्ही व्होल्टेज 0 वरून 0 ते 230 व्होल्टमध्ये बदलू शकता ते कोठे जोडलेले आहे हे वीज पुरवठ्याशी जोडलेले आहे हे 230 व्होल्ट AC शी जोडलेले आहे ठीक आहे तर आता या दोन टर्मिनलमध्ये व्होल्टेज किती आहे जर मला या दोन टर्मिनलमध्ये व्होल्टेज किती आहे हे मोजायचे असेल तर मी पुन्हा मल्टीमीटर वापरू शकतो ठीक आहे कोणताही मल्टीमीटर म्हणून जर तुम्हाला दिसले की येथे एक मल्टीमीटर आहे तर सीतारामला व्होल्टेज मिळू शकतो की नाही ते पाहूया तर तो लाल आणि काळा जोडत आहे बरोबर आता हे तुम्हीAC कोणत्याही प्रकारे कनेक्ट करू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारे कनेक्ट करू शकता काही फरक पडत नाही तुम्हाला बदल दिसेल आणि मग मी तुम्हाला सांगेन तुम्ही काय करू शकता ते तुम्ही आता कनेक्ट करू शकता बरोबर तर तू माझ्या हातात काय पाहतोस येथे सुमारे 19 4 आहे मी सुमारे 20 ठेवले आहे बरोबर जर मी वाढवत राहिलो तर तुम्ही बघता आम्ही AC व्होल्टेज बदलू शकतो म्हणूनच त्याला व्हेरिएक म्हणतात तर आत्ता आपण जे पाहतो ते म्हणजे आम्ही व्होल्टेज बदलू शकतो ज्यामध्ये मी व्होल्टेज वाढवत आहे आणि त्यानुसार मी माझ्या मल्टीमीटरवर व्होल्टेजमध्ये झालेली वाढ पाहू शकतो तर अगदी सोपे आता तुम्हाला माहित आहे की या विशिष्ट व्हेरिएकच्या आउटपुटवर व्होल्टेज काय आहे बरोबर आम्ही वाढवत राहू शकतो तुम्ही वाढवत राहू शकता त्याच प्रकारे जर मी कमी करत राहिलो तर ते खाली येईल ते अजूनही खाली येईल आता वारंवारता किती आहे परंतु तुम्ही जे पाहिले ते तुम्ही ते कनेक्ट करू शकता प्रोब कनेक्ट करू शकता आणि तुम्ही व्होल्टेज त्याच प्रकारे पाहू शकता जसे तुम्ही दुसर्या मल्टीमीटरने करू शकता जे तुमचे आहे हे करू शकता तुम्ही कृपया ते कनेक्ट करू शकता ते इथे जोडा मी ते पकडू शकतो तर पुन्हा तो या मल्टीमीटरला जोडत आहे बरोबर हे AC मोडमध्ये आहे आपण बदल पाहू शकतो बरोबर आपण बदल पाहू शकतो मी व्होल्टेज वाढवत आहे बरोबर आणि मग मी ते पुन्हा 105 आणि 120 134 138 146 वाढवत आहे आता मी ते खाली आणत आहे तर ते खाली येत आहे बरोबर जवळजवळ 0 वर परत येतो कारण आता तेथे व्होल्टेज नाही तर बिंदू 0 किंवा 52 मिलीव्होल्टच्या आसपास 9 095 बिंदू 96 उजवा तर अशाप्रकारे आपण व्होल्टेज मोजू शकतो हेच आपण AC व्होल्टेज मोजत आहोत आता जर मला वारंवारता मोजायची असेल तर मी वारंवारता मोजू शकतो बरोबर तर आपण बघूया येथे वारंवारता किती वारंवारिताशी जोडलेली आहे होय हे वारंवारतेचे एक मोड आहे आता तो पुन्हा त्याचशी जोडेल हे 230 व्होल्ट आहे ठीक आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की वारंवारता किती आहे आपण पाहू जरी आम्हाला माहित आहे की आम्ही येथे पाहतो येथे 49 85 49 86 50 हर्ट्झ जवळ बरोबर 50 हर्ट्झ जवळ ठीक आहे धन्यवाद प्रयोगाच्या संचामध्ये आपण मोजू शकतो म्हणून आपण ते वापरल्यानंतर आपण त्वरित वीज बंद करावी आपण इतर भागांवर काम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या नोटबुकमध्ये नोंद करा आधी वीज बंद करा तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वीज बंद करा ठीक आहे म्हणून मी वीज बंद करत आहे मी ते सर्व मार्गाने बाहेर काढत आहे बरोबर कारण मला त्याचा वापर करायचा नाही मी हे पूर्ण केले आहे तर आपण ते कसे बाहेर काढले पाहिजे फक्त जोडलेले ठेवू नका मला त्याची गरज नाही मी ते वापरत नाही मी फक्त डिस्कनेक्ट केले आहे नेहमी सुरक्षित रहा बरोबर सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे तर पुन्हा तुमच्या चांगल्या प्रयोगशाळेच्या पद्धतींचा एक भाग छान ठीक आहे तर आम्ही मल्टीमीटर पाहिले आणि अनेक गोष्टी मोजण्यासाठी मल्टीमीटरची भूमिका बरोबर वेगळ्या उपकरणांमधून वेगळी साधने बरोबर मग आम्ही पाहिले की आम्ही ट्रान्झिस्टर दोन्ही PNP NPN ट्रान्झिस्टर पाहिले आहेत बरोबर मग आम्ही व्हेरिएक वापरून व्होल्टेज पाहिले आणि आम्ही वारंवारता देखील पाहिली आम्ही वारंवारता पाहिली 86 काहीतरी जवळ का होते कारण भारतात जर आपण व्होल्टेज मोजले तर व्होल्टेज सिंगल फेज 230 व्होल्ट असेल आणि वारंवारता 50 हर्ट्झ 50 हर्ट्झ असेल तथापि जर तुम्ही काही देशांमध्ये गेलात तर तुम्हाला 110 व्होल्टचा व्होल्टेज देखील दिसेल पण त्यात वारंवारता किती आहे वारंवारता 60 हर्ट्झ आहे बरोबर 110 व्होल्ट 60 हर्ट्झ 230 व्होल्ट 50 हर्ट्झ तर मुद्दा हा आहे की हा आणखी एक विषय आहे की जे चांगले 110 चांगले आहे ते 230 व्होल्ट चांगले आहे परंतु जर तुम्ही आमच्या घरी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उदाहरण घेतले उदाहरणार्थ ज्युसर किंवा ट्रिमर तर ते करू शकता दोन्ही व्होल्टेजवर चालवा जर मी अमेरिकेत गेलो तर मी 110 व्होल्ट 60 हर्ट्झ वापरू शकतो जर मी भारतात आलो तर मी 230 व्होल्ट 50 हर्ट्झवर वापरू शकतो तर हा एक वेगळा मुद्दा आहे की त्यामध्ये काय आहे जेणेकरून ते दोन्ही व्होल्टेजवर दोन्ही वारंवारता चालवू शकेल येथे मुद्दा असा आहे की मल्टीमीटर वापरून आपण व्होल्टेज मोजू शकता आपण वारंवारता मोजू शकता उत्तर होय आहे आपण प्रतिकार मोजू शकता हो कॅपेसिटन्स होय बरोबर NPNPNP होय DC व्होल्टेज होय DC करंट होय AC व्होल्टेज होय AC करंट होय म्हणून जेव्हा तुम्ही बराच वेळ होय म्हणता तेव्हा ते चांगले दिसते परंतु मुद्दा मल्टीमीटर सर्वकाही सोडवू शकत नाही तो तुम्हाला DC वीज पुरवठा देऊ शकतो का ते देऊ शकत नाही बरोबर मल्टीमीटर कसे चालते आणखी एक गोष्ट आहे म्हणून जर मी व्होल्टेज देणे सुरू केले बरोबर काही व्होल्टेज आहे तेथे स्थिर प्रवाह आहे तेथे काय आहे स्थिर व्होल्टेज आहे तेथे स्थिर प्रवाह आहे एक प्रश्न आहे बरोबर मल्टीमीटरमध्ये काय आहे जे मल्टीमीटर चालवते मी तुम्हाला सांगितले की तेथे एक बॅटरी आहे बरोबर म्हणून जर तुम्ही काही मल्टीमीटर 9 व्होल्ट बॅटरीमध्ये पाहिले तर मुद्दा वेगळा आहे ऑपरेटिंग मेकॅनिझम म्हणजे मल्टीमीटर कसे चालते तर तीच गोष्ट आहे जी तुम्हाला शिकायची आहे तुम्ही पहा मी तुम्हाला माझ्या पहिल्या वर्गात सांगितले की तुम्हाला सर्व काही सांगण्यासाठी प्रशिक्षकावर अवलंबून राहू नका बरोबर तुम्हाला साहित्य सांगण्यासाठी प्रशिक्षक आहे तो तुम्हाला चहा कसा बनवायचा हे दाखवेल प्रत्येक वेळी योग्य नाही तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला करायचे असते तेव्हा तुम्हाला एक्सप्लोर करायचे असते काय जोडायचे काय जोडू नये घटक कसे वापरायचे बरोबर पण त्याच वेळी तुम्ही इथे जे शिकता ते म्हणजे सुरक्षा जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ते वापरण्यापूर्वी विचारा तर आम्ही हे विशिष्ट मॉड्यूल थांबवू बरोबर येथे कारण मॉड्यूलच्या पुढील संचामध्ये आम्हाला DC वीज पुरवठ्यापासून सुरू होणारी उपकरणे पाहायची आहेत तर तुम्ही इथे माझ्या समोर पाहता तो एक DC वीज पुरवठा आहे जर मी हे काढून टाकले तर तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता तेथे DC वीज पुरवठा काय आहे आणि इथे DC वीज पुरवठा देखील आहे तर पुढीलप्रमाणे जसे मी सांगितले मॉड्यूल आम्हाला DC पॉवर सप्लाय कसे चालते ते पाहावे लागेल आणि DC पॉवर सप्लायचे प्रकार काय आहेत ते व्हेरिएबल DC आहे किंवा ते स्थिर आहे आणि नंतर खालील मॉड्यूल्स मध्ये आपण फंक्शन जनरेटर सारखी विविध उपकरणे देखील पाहू आपल्याला ऑसिलोस्कोप दिसेल बरोबर आणि मग आम्हाला समजले की आम्ही हे सर्व उपकरणे काही इलेक्ट्रॉनिक सर्किट सोडवण्यासाठी किंवा एनालॉग प्रयोगांसाठी वेगवेगळे प्रयोग कसे करू शकतो बरोबर उदाहरणार्थ तुम्ही इन्व्हर्टिंग अॅम्प्लीफायर इन्व्हर्टिंग अॅम्प्लीफायर कसे कार्य करते ते करू शकता नॉन इनव्हर्टिंग एम्पलीफायर कसे कार्य करते म्हणून जर तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर तुम्हाला ही उपकरणे वापरावी लागतील आणि या उपकरणाचा वापर करण्यापूर्वी आपल्याला या उपकरणाबद्दल माहिती असली पाहिजे तर मॉड्यूल्सचा पुढील संच म्हणजे उपकरणे समजून घेणे आणि नंतर आम्ही या उपकरणाचा वापर करून आणि आपल्या इंडिकेटर सर्किटसह स्वतंत्र घटकांचा वापर करून प्रत्यक्ष प्रयोगांकडे जाऊ तर आपण पुढील मॉड्यूल मध्ये भेटूधन्यवाद